शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणून आपल्या अनुभवावरून आपल्याला माहित आहे की काहीतरी प्रभावीपणे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना व्याख्याने ऐकणे चित्रफित पाहणे किंवा मजकूर वाचणे किंवा प्रक्रियात्मक सूचनांचे अनुसरण करणे आवश्यक आहे तर जेव्हा आपण ई शिक्षण सामग्रीची रचना करतो तेव्हा हे कसे लागू होईल प्रथम आपण एखाद्या शिक्षण परिस्थितीचे परीक्षण करू आणि प्रतिबिंबस्थानावर विराम देऊ एका प्रशिक्षकाने आठवडाभरासाठी ई शिक्षण धड्याचे ज्यामध्ये ५ उपविषय आहेत त्याचे आराखडे तयार केले म्हणून त्याने प्रत्येक उप विषयांसाठी ५ परस्परसंवादी चित्रफिती तयार केल्या आणि नंतर एकामागून एक तर्कसंगत अनुक्रमात त्या क्रमबद्ध केल्या धड्याच्या शेवटी त्याने प्रत्येक चित्रफितीमधील विषयांवर आधारित एक प्रश्नमालिका दिली आपल्याला असे वाटते की ई शिक्षण धड्यांसाठी ही एक चांगली शैक्षणिक रचना आहे किंवा त्यास काही मर्यादा आहेत आणि आपणास असे वाटते की ती सुधारली जाऊ शकते या प्रतिबिंब स्थानास थांबा उत्तराबद्दल विचार करा आपले उत्तर द्या आणि नंतर आपण पुन्हा सुरू करू शकता आपल्यातील काहींनी हे कौतुक केले असेल की या शिक्षकाने खरं तर हा विषय लहान अर्थपूर्ण घटकांमध्ये बनविला आणि परस्परसंवादी चित्रफित तयार केली त्याने सरावासाठी एक प्रश्न मालिका देखील दिली परंतु या शैक्षणिक रचनेला काही मर्यादा आहेत मुख्यतः विद्यार्थ्यांना प्रत्येक संवादात्मक चित्रफिती मधून सामग्री शिकल्यानंतर त्यांना त्वरित वापर करण्याची आणि सराव करण्याची संधी मिळत नाही प्रश्न मालिका शेवटी येते आणि बर्याचदा ही सारांश पद्धतीने वापरली जाते याचा अर्थ याचा वापर गुणदान करण्यासाठी केला जातो आणि प्रश्न मालिकेवर अभिप्राय असल्यास तो सहसा चूक की बरोबर या प्रकारात मोडतो तर या मर्यादांमुळे हा आदर्श आराखडा नाही विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहेः सराव करण्याची अनेक आणि वारंवार संधी आधीच्या सामग्रीवरील शिक्षण आणि सुधारण्यासाठी अभिप्राय म्हणून शिक्षक म्हणून आपल्याला अशा उपक्रमांची आखणी करणे आणि त्वरित अभिप्राय देणे देखील आवश्यक आहे म्हणून आपण अशा क्रियाकलापाना 'करून शिकण्याचे' क्रियाकलाप असे म्हणतो प्रत्येक परस्परसंवादी चित्रफिती नंतर किंवा मजकूर सारख्या कोणत्याही स्वरूपात सामग्री संवाद किंवा सामग्री शिकल्यानंतर आपल्याला हे एलबीडी उपक्रम प्रदान करण्याची आवश्यकता आहे क्रियाकलाप करुन शिकणे तयार केले जावे जेणेकरुन ते विद्यार्थ्यांना संकल्पना साध्य करण्यात मदत करू शकतील क्रियाकलाप करुन शिकणे ही रचनात्मक मूल्यांकन क्रिया आहे म्हणजेच या उपक्रमांमधून ते शिक्षण वर्तुळ बंद करण्यात मदत करतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीकडून अभिप्राय मिळावा ते त्यांचे शिक्षण कसे सुधारित करू शकतात आणि त्यांची समजूतदारपणा सुधारू शकतात येथे तत्व हे आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना सक्रिय शिक्षण देण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ असा की आपल्याला त्वरित आणि वारंवार शिक्षण लागू करण्यास मदत करण्याची आवश्यकता आहे आपल्याला त्यांना विधायक अभिप्राय मिळविण्यात मदत करण्याची आवश्यकता आहे आणि यामुळे ई शिक्षण सामग्रीची रचना करण्यास त्यांचे शिक्षण सुधारण्यास मदत होते मागील अभ्यास संवादामध्ये पाहिलेला व्हिडिओ क्रियाकलाप प्रदान करुन आणि ज्याला आम्ही क्रियाकलाप करून शिकवत आहोत असे म्हणतात अशा व्हिडिओंच्या दरम्यान क्रियाकलाप प्रदान करून वरील दोन्ही गोष्टी करणे आवश्यक आहे ई शिक्षण धड्यांमध्ये क्रियाकलाप करून शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वापरणे श्रेयस्कर ठरेल किंवा समकक्ष जसे मूडल किंवा गुगल वर्ग किंवा आपले स्वतःचे एलएमएस जे आपण आपल्या संस्थेमध्ये वापरत असाल हा एलएमएस प्रत्येक धड्यांसाठी परस्परसंवादी चित्रफित आणि क्रियाकलाप अनुक्रमित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो जरी आपण एचटीएमएल पेजसारखे कमीतकमी काहीतरी वापरत असाल तरीही समान कल्पना वापरली जाऊ शकते की आपण काही सामग्री चित्रफित किंवा मजकूर सामग्री पुढील सामग्री पुढील क्रियाकलाप करून अनुक्रमित करून वापरली जाऊ शकते क्रियाकलाप करुन शिकणे वेगवेगळ्या संज्ञानात्मक स्तरावर असू शकते आणि विविध स्वरूप वापरू शकतात उदाहरणार्थ मोठ्या संख्येने एलबीडी क्रियाकलाप आठवण्याचा आणि समजण्याच्या पातळीवर असावेत जेणेकरुन विद्यार्थ्यांना संकल्पना समजून घेण्यासाठी त्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सराव होऊ शकेल हे आठवण्याचा आणि समजून घेणारा स्तर प्रश्न एकाधिक निवड प्रश्नांच्या स्वरूपात एक किंवा अधिक अचूक उत्तरासह असू शकतात साधे खेचा आणि सोडा क्रियाकलाप कदाचित प्रतिमांना नाव देणे वगैरे वगैरे आणखी एक स्तर एलबीडी क्रियाकलापांच्या थोड्या उच्च स्तरासाठी शिक्षणाने सामग्री लागू करणे आवश्यक आहे तर ही समस्या सोडवण्याच्या स्वरूपात असू शकते आणि स्वरुपाच्या बाबतीत आपण मजकूर चौकटी सह लहान किंवा दीर्घ उत्तर प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आपण त्यांना सुधारित करू शकणारी संकल्पना नकाशे प्रदान करू शकतो आणि असेच या क्षणी आपण काही उदाहरणे पाहू आणि जर आपण उच्च स्तरावर गेलो जे ज्ञान एकत्रिकरणासाठी देखील आवश्यक असेल आपल्याला संश्लेषण प्रदान करण्याची किंवा स्तरीय क्रियाकलाप तयार करण्याची आवश्यकता आहे लांब समस्या कदाचित रचना समस्या आणि आपल्याला हे बर्याचदा करण्याची आवश्यकता नाही कारण संकल्पनांचा संच शिकल्यानंतर हे होईल परंतु यास ई शिक्षण धड्यांमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे या भिन्न प्रकारच्या एलबीडी उपक्रमांची काही उदाहरणे पाहू येथे समजूतदार स्तरावर एलबीडीचे एक उदाहरण आहे जेथे एक प्रतिमा आहे तर आपण जे पहात आहात ते जलचक्रातील भिन्न प्रक्रियेची प्रतिमा आहे आणि हे त्या खेचा आणि सोडा वापरून प्रतिमेची नाव शिकणार्याद्वारे प्रतिमेवर सोडले जाऊ शकतात तर क्रियाकलाप पूर्ण करण्यासाठी शिकणार्यांना नाव योग्य चित्रावर ठेवण्याची आवश्यकता आहे आणि ही समजलेली पातळीवरील क्रियाकलाप आहे पुढील उदाहरण असे आहे की लागू केलेल्या संज्ञानात्मक स्तरावर आणि येथे वापरल्या जाणार्या तंत्राला पूर्वानुमान निरीक्षण आणि स्पष्टीकरण असे म्हणतात तर आपल्यास पूर्वीच्या एलईडी मध्ये विद्युत मंडळांमधील चुंबक आणि चुंबकाच्या हालचालीबद्दल पाहिलेले शिक्षण संवाद उदाहरण आठवेल वगैरे वगैरे तर त्या परस्परसंवादी चित्रफिती नंतर जेव्हा तांब्याच्या नळीमध्ये चुंबक सोडला जाईल तेव्हा काय होईल याचा अंदाज विद्यार्थ्यांना विचारण्यास सांगितले जाऊ शकते आणि ते त्यांचे उत्तर टाइप करू शकतात तर त्यांच्या उत्तराची चाचणी घेण्यासाठी त्यांना वेगळा व्हिडिओ पाहण्यास सांगितले जाऊ शकते आणि अखेरीस त्यांना आणखी एक मजकूर बॉक्स दिला जाऊ शकतो ज्यामध्ये ते व्हिडिओमध्ये दिसणार्या घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित कायदे लागू करतात पुढील उदाहरण कदाचित उच्च स्तरावर लागू होऊ शकते किंवा विश्लेषण स्तरावर देखील असू शकते आणि यात संकल्पना नकाशा पूर्ण करणे समाविष्ट आहे येथे शिक्षक शिकणार्याला केंद्रित प्रश्न प्रदान करतात या उदाहरणात केंद्रित प्रश्न असा आहे की सूर्य पाण्याच्या चक्रावर कसा प्रभाव पाडतो आणि संकल्पनांचा समूह संग्रह यात सामील आहे शिकणार्याने काय करावे हे संकल्पनांना अर्थपूर्ण प्रस्तावांसह जोडले आहे जेणेकरून संकल्पना नकाशा एकत्रितपणे लक्ष केंद्रित करण्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल वैकल्पिकरित्या एक आंशिक संकल्पना नकाशा किंवा कदाचित थोडासा चुकीचा संकल्पना नकाशा प्रदान केला जाऊ शकेल आणि शिकणारा नकाशाचे मूल्यांकन आणि दुरुस्त करू शकेल तर पुन्हा ही क्रियाकलाप विश्लेषक किंवा मूल्यांकन स्तरावर देखील असू शकते तर मग क्रियाकलाप करून हे शिक्षण महत्त्वाचे का आहे एलबीडी क्रियाकलाप केल्याने कोणत्या परिस्थितीत कोणती ज्ञान कोणती सामग्री कोणत्या संकल्पना वापरल्या पाहिजेत हे ठरविण्यात विद्यार्थ्यांना मदत होते जेव्हा एखादी गुंतागुंत परिस्थिती असते तेव्हा वेगवेगळ्या स्टेम शाखांमध्ये आणि अगदी इतर विषयांमध्ये अगदी सामान्य परिस्थिती असते तेव्हा हे खूप महत्वाचे होते कार्य करून शिकण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत शिकणार्याची त्यांच्या संकल्पनेच्या वापराची वैचारिक समज अधिक मजबूत होते अभिप्राय आणि मचानांसह क्रियाकलापांच्या प्रयत्नांद्वारे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे लक्ष देण्यास आणि जोडण्याची संधी उपलब्ध करुन देऊन आणि नवीन समस्या सोडवण्याची रणनीती शिकण्याची संधी देऊन कृती करून एखाद्या विषयाची दक्षता मिळविली जाऊ शकते शेवटी आपण आपल्याकडे ई शिक्षण सामग्री तयार करण्यासाठी शिकाऊ केंद्रित दृष्टिकोन वापरत असल्यामुळे आपल्यासाठी सूचना देणारे अभिकल्पक आणि शिक्षकांसाठी काही आत्मसात करण्यासारखे देऊ आपल्याला विद्यार्थ्यांकडून वारंवार क्रियाकलाप करवून घेणे आवश्यक आहे जे अभ्यासक्रमादरम्यान चित्रफिती मध्ये प्रतिबिंबित केले आहे आपल्याला वेगवेगळ्या संज्ञानात्मक स्तरावर क्रियाकलाप करून विविध प्रकारचे शिक्षण तयार करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद